आम्ही करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत एक MOS ट्रान्झिस्टर वापरुन डिराईव्ह केला आहे आणि स्मॉल सिग्नल डोमेन मध्येही त्याचे संपूर्ण विश्लेषण केले आहे आता त्यासाठी योग्य बायस सर्किट शोधण्याची आणि चित्र पूर्ण करण्याची गरज आहे करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोताचे स्मॉल सिग्नल हे ii आणि Rs आहे आणि हे एमओएस ट्रान्झिस्टर च्या गेट आणि सोर्स दरम्यान जोडलेले आहे आपल्याकडे vgs आहे आपल्याकडे लोड RL आहे आणि तो रेसिस्टन्स जो ट्रान्स रेसिस्टन्स साकारतो तो Rm आहे आणि तो ड्रेन आणि गेटच्या दरम्यान जोडलेला आहे आता येथे सोर्स हा ग्राउंड ला जोडला आहे तर सोर्स आधीपासून ग्राउंड केलेले आहे असे बायसिंग तंत्र निवडणे अधिक सोयीचे आहे आता जर आम्ही दोन बायसिंग योजना बाजूला ठेवू ज्यासाठी ऑप एम्प आवश्यक आहे आपल्याकडे एकतर ड्रेन फीडबॅक आहे जो यासारखा दिसतो किंवा सोर्स फीडबॅक आहे जो यासारखा दिसतो स्पष्टपणे ड्रेन फीडबॅक कॉन्फिगरेशन यासाठी योग्य आहे असे दिसते सर्व प्रथम सोर्स टर्मिनल ग्राउंडशी जोडलेले आहे आता आपल्याकडे ड्रेन आणि गेटच्या दरम्यान रेसिस्टन्स Rm आहे जेव्हा आपण बाईसिंग तंत्र घेऊन आलो तेव्हा आपल्याला कोणतीही विशिष्ट आवश्यकता नव्हती तर आपण फक्त ड्रेन थेट सोर्स बरोबर जोडला आहे परंतु असे होणे आवश्यक नाही आपण या शाखेत नेहमीच रेसिस्टर घालू शकतो आणि काहीही होणार नाही कारण गेट करंट शून्य आहे आणि बायसिंग अजिबात विस्कळीत होणार नाही तर हे यासाठी योग्य आहे आणि प्रत्यक्षात परिणामी टोपोलॉजी ड्रेन फीडबॅक बायससह कॉमन सोर्स एम्पलीफायर सारखेच दिसते म्हणूनच आपण या बायसिंग तंत्रांचा वापर करू जे फक्त आपल्याला बदलले पाहिजे ते म्हणजे ड्रेन व गेट दरम्यान आपण थेट कनेक्शन बनवू शकत नाही आपल्याला रेझिस्टर Rm जोडावा लागेल तसेच सर्व तेथे करावे लागेल तर आपल्याकडे सप्लाय व्होल्टेज आणि करंट स्त्रोत IO आहे आणि आपण हा रेसिस्टन्स Rm अशा प्रकारे येथे जोडला आहे आणि नेहमीप्रमाणे इनपुट स्त्रोत कपॅसिटर C1 द्वारे एसी कपल्ड केला आहे आणि लोड कॅपेसिटर C2 द्वारे एसी कपल्ड केला आहे तर करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोताचे हे संपूर्ण चित्र आहे आणि हे अगदी ड्रेन फीडबॅक बायससह कॉमन सोर्स एम्पलीफायर सारखे दिसते येथे वगळता आपण रेसिस्टन्स सोबत समांतर असलेला करंट स्त्रोत दर्शवितो कारण तो एक करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत आहे जोपर्यंत हा रेसिस्टन्स येथे आहे तोपर्यंत तुम्ही त्यास रेसिस्टन्स सह सेरीज मध्ये असलेला व्होल्टेज स्त्रोत म्हणून देखील समतुल्य दर्शवू शकता तर हे अगदी सेम सर्किट आहे या आणि ड्रेन फीडबॅक बायससह कॉमन सोर्स एम्पलीफायर यातील एकमेव फरक Rmचे मूल्य आणि कंसट्रेन्ट्स हे आहे ड्रेन फीडबॅक वापरुन कॉमन सोर्स एम्पलीफायर बाबतीत Rm चे मूल्य खूप मोठे केले आहे परंतु आता ते इतके मोठे नाही तर हे सर्किट अगदी सोपे आहे आणि मला आता याबद्दल अधिक चर्चा करण्याची गरज वाटत नाही तुम्ही याच्या ऑपरेटिंग पॉईंटचे मूल्यांकन करू शकता आपण C1 आणि C2 शॉर्ट्स आहेत असे गृहीत धरून स्मॉल सिग्नल पिक्चर लिहू शकता आणि त्याचा गेन शोधू शकता आपण प्रत्यक्षात ते आधीच केले आहे आता फक्त C1 आणि C2 चे मूल्य शोधणे बाकी आहे असे की ते शॉर्ट सर्किट्स सारखे वागतील आणि त्याकरिता हे अगदी सोपे आहे की मी सर्व टप्प्यांतून जात नाही परंतु तुम्हाला हे जाणवायला हवे की या बिंदू आणि ग्राउंड दरम्यान त्या मार्गाने पाहणारा रेसिस्टन्स म्हणजेच इनपुट रेसिस्टन्स आहे ज्याचे आम्ही आधीच मूल्यांकन केले आहे आपल्याला माहित आहे की हेRLRm1gmRLआहे आणि अर्थातच या मध्ये निहीत आहे की C2 ची निवड योग्य आहे म्हणजे तो एका शॉर्ट सर्किट प्रमाणे वर्तन करेल आणि त्याच प्रमाणे जो रेसिस्टन्स या मार्गाने मागे पाहतो तो Rout आहे आणि आपल्याला माहित आहे की तो RsRm1gmRLआहे म्हणून C1 ची अट काय आहे तुम्ही पाहू शकता की जर तुम्ही C1 च्या इथे सर्किट निष्क्रिय केले तर तुम्हाला Rs अधिक Rin दिसेल सर्किटच्या आत आपल्याकडे Rin आहे आणि C1 येथे जोडलेला आहे Rs ग्राउंड ला कनेक्ट आणि हे ग्राउंड आहे तर C1 च्या बाजूला तुमच्याकडे Rs अधिक Rin आहे तर कॅपेसिटर C1 चा रिएक्टन्स त्याच्या इथे असलेल्या रेसिस्टन्स पेक्षा किंवा C11RsRinपेक्षा खूपच लहान असणे आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे C2 च्या इथे तुम्हाला RL दिसतो आणि तुम्ही सर्किट चा आउटपुट रेसिस्टन्स जो Rou आहे तो पाहता तर C21RoutRL आहे त्यामुळे तुम्हाला RL या बाजूला दिसतो आणि Rout या बाजूला तर C2 त्यापेक्षा खूप जास्त असला पाहिजे सोर्स फीडबॅक बायस चा उपयोग करून आपल्याला करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत देखील लक्षात येऊ शकेल पुन्हा करंट नियंत्रित करंट स्त्रोताचे सिग्नल पिक्चर असे आहे जर तुम्ही बायसिंगसाठी सोर्स फीडबॅक तंत्र वापरल्यास आपल्याकडे IO असेल आपल्याकडे सप्लाय व्होल्टेज आहे आणि आपल्याकडे काही निश्चित व्होल्टेज VGO आहे करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोतासाठी हे सर्वात सोयीस्कर बायस सर्किट नाही परंतु हे कसे केले जाते ते पाहण्यासाठी आम्ही ते करू शकतो सर्व प्रथम येथे ड्रेन स्मॉल सिग्नल ग्राउंडशी जोडलेला नाही तर येथे ड्रेन VDD ला जोडलेले आहे म्हणजेच ते एक स्मॉल सिग्नल ग्राउंड आहे म्हणजे ती एक समस्या आहे आणि नंतर परंतु यापूर्वी अशा परिस्थितीशी सामना केला आहे आणि नंतर येथे सोर्स ग्राउंडवर नाही तर येथे सोर्स ग्राउंडवर आहे म्हणूनच त्यास दुरुस्त करणे देखील आवश्यक आहे तर आपण हे सर्व करूया सर्व प्रथम VGO सप्लाय मधून डिराईव्ह करावा लागेल म्हणून आपण ते करण्यासाठी आपला नेहमीचा रेझिस्टिव्ह डिव्हायडर वापरतो आणि नंतर इनपुट बायसला विचलित न करता गेटशी जोडले जाणे आवश्यक आहे म्हणून नेहमीप्रमाणे आपण एसी कपलिंग वापरतो आपण ड्रेन थेट सप्लाय व्होल्टेजशी जोडू शकत नाही कारण ते स्मॉल सिग्नल चित्रात ड्रेन ला ग्राउंड सोबत शॉर्ट करेल म्हणून आपल्याला एका बाएस रेझिस्टर RD तून नेहमीप्रमाणे जोडावे लागेल तसेच लोड रेसिस्टन्स ला ड्रेन नोड सोबत एसी कपल्ड असावे लागेल म्हणून मला याला C2 म्हणू द्या आणि अखेरीस आपल्याला या वाढीव चित्रात गेट आणि ड्रेन दरम्यान रेसिस्टन्स ठेवावा लागेल पुन्हा अर्थातच सर्वत्र आपण असे गृहित धरले आहे की इनपुट सिग्नल शून्यापेक्षा काही अधिक फ्रिक्वेन्सीवर आहे म्हणजे ते डीसी इनपुट नाही तर तुम्हाला ड्रेन आणि गेट दरम्यान कनेक्ट करावे लागेल परंतु आपण थेट कनेक्ट करू नये कारण यामुळे बाएस विचलित होईल ज्यामुळे ड्रेन फीडबॅक निर्माण होईल म्हणून आपण त्याला एसी कपल्ड केले आपण सीरिजमध्ये एक कॅपेसिटन्स जोडला परंतु हा कॅपेसिटन्स सिग्नल फ्रिक्वेन्सीज ला एका शॉर्ट सारखे वर्तन करतो अशी कल्पना आहे तर सिग्नल फ्रिक्वेन्सीसाठी असे आहे की फक्त Rm ड्रेन आणि गेट दरम्यान जोडलेले आहे म्हणूनच हे Rm आहे आणि शेवटी सोर्स टर्मिनल ग्राउंड करणे आवश्यक आहे आणि आपल्याला हे माहित आहे की हे कसे करावे आपण ते कॉमन सोर्स एम्पलीफायरसाठी वापरले आहे आम्ही एक कॅपेसिटर ग्राउंडवर कनेक्ट करू शकतो तर आपल्याकडे चार कॅपेसिटर आहेत परंतु ते ठीक आहे तर हे असे दर्शविते की तुम्ही करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोतासाठी देखील सोर्स फीडबॅक बायस वापरू शकता तर मला हे थोडे अधिक सुबकपणे काढू द्या हा इनपुट सोर्स आहे हे ट्रान्झिस्टरच्या गेटशी एसी कपल्ड आहे सोर्सकडून आपल्याकडे करंट स्त्रोत IO आहे जो दुसरा कॅपेसिटर वापरुन ग्राउंडवर बायपास केला जातो आपल्याकडे ड्रेन बायस रेझिस्टर RD आणि रेझिस्टन्स RL आहे हे सप्लाय व्होल्टेज VDD आहे शेवटी आपल्याकडे रेझिस्टर आहे जो साकार करतो जो ट्रान्स रेझिस्टन्स Rm आहे एका कॅपेसिटर सह सेरीज मध्ये आहे म्हणून C1 C2 C3 आणि C4 C1 आणि C2 आपण आधीच मूल्यांकन केले आहे C3 आम्हाला कॉमन सोर्स एम्पलीफायर साठी आवश्यक असलेल्यासारखेच आहे C4 मी आता हे करणार नाही आपण ते एक अभ्यास म्हणून घेऊ शकता आणि ते स्वतः करू शकता दोन अतिरिक्त घटक येथे आहेत R1 आणि R2 गेट पासून ग्राउंड पर्यंत आपल्याकडे गेट आणि ग्राउंड दरम्यान R1।।R2 आहे सर्व प्रथम R1 आणि R2 ची फार मोठी निवड करून Rs पेक्षा जास्त मोठी तुम्ही पूर्णपणे तिचा प्रभाव दुर्लक्षित करू शकता की कारण जर R1 आणि R2 हे Rs पेक्षा खूपच मोठे आहेत गेट आणि ग्राउंड दरम्यान इफेक्टिव्ह रेसिस्टन्स अजूनही Rs असेल आणि जर हे शक्य नाही तर आधी तुमच्याकडे या अभिव्यक्ती मध्ये जिथे कुठे Rs होते तेथे तुम्हाला ते R1 ।। R2 ।। Rs मध्ये बदलावे लागेल तसेच आपल्याकडे ड्रेन बायस सोर्स RD आहे ज्यामुळे ड्रेनपासून ग्राउंडपर्यंत अतिरिक्त रेसिस्टन्स निर्माण होतो म्हणून आधी जेथे आमच्याकडे RL होते आमच्या विश्लेषणा वरून ते आता RL ।।RD द्वारे अदलाबदल करणे गरजेचे आहे आणि नेहमीच्या सराव मध्ये R1 आणि R2 खूप मोठे बनवणे कठीण नाही जेणेकरून त्याकडे दुर्लक्ष केले जाईल तर RD खूप मोठे करणे शक्य नाही कारण अशा परिस्थितीत व्होल्टेज ड्रॉप खूप जास्त होईल आणि आपल्याला खूप मोठे सप्लाय व्होल्टेज वापरावा लागेल तर यामुळे सर्किटवर काही प्रमाणात परिणाम होईल परंतु हा करंट नियंत्रित व्होल्टेज स्रोत आहे आउटपुट व्होल्टेज लोड रेसिस्टन्स वर इतके अवलंबून राहू नये तर त्याचा परिणाम होईल परंतु फारसा नाही जोपर्यंत ट्रान्स कंडक्टन्स gm खूप मोठा आहे तर हा सोर्स फीडबॅक बाईसिंग सह करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत आहे त्यामुळे करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोताचे चित्र पूर्ण होते आणि आपण हे देखील स्पष्ट केले आहे की आपण त्यास ड्रेन आणि सोर्स फीडबॅक अशा दोन बायसिंग तंत्राने एकत्रित करू शकतो